नमस्कार आज मी लेसिंग प्रणालींबद्दल चर्चा करणार आहे लेसिंग प्रणालींचा वापर मुळात बांधलेले विभाग त्याच्या संपूर्ण लांबीमध्ये समान अंतराने ठेवण्यासाठी केला जातो याचा अर्थ असा की तयार केलेला विभाग जो काही आपण त्याच्या संपूर्ण लांबीमध्ये वापरला आहे त्याला समांतर बनवण्यासाठी आणि त्यांना समान अंतर ठेवण्यासाठी आणि त्यांना अखंडपणे कार्य करण्यासाठी बांधणे आवश्यक आहे जेणेकरून संपूर्ण तयार केलेला विभाग कार्य करेल तर त्यासाठी आपण लेसिंग वापरू शकतो जे मुळात दोन कंप्रेसिव्ह म्हणजे उभ्या मेंबर मधील काही कललेले मेंबर आहेत किंवा बॅटन प्रणाली असू शकते बॅटन प्रणाली ही मुळात आडवी प्लेट आहे जी दोन मुख्य मेंबरशी जोडलेली असते ह्यांना बॅटन मेंबर म्हणतात परंतु आज आपण लेसिंग मेंबर बद्दल चर्चा करणार आहोत जे मुळात कललेले मेंबर आहेत आणि जेव्हा कंप्रेसिव्ह भार कार्यरत असतात किंवा इक्सेंट्रीसिटी असते तेव्हा हे लेसिंग मेंबर वापरले जातात विशेषतः इसेंट्रीसिटीक लोडिंगसाठी आपण लेसिंग प्रणालीला प्राधान्य देतो आता लेसिंग प्रणालीसाठी लेसिंग मेंबर सामान्यतः प्लेट सपाट प्लेट असतात ते कोन विभाग असू शकतात ते लाईट चॅनेल विभाग असू शकतात किंवा गोलाकार विभाग असू शकतात म्हणजे नलिका विभाग तर आपण वेगळ्या प्रकारे प्रदान करू शकतो आता पुन्हा लेसिंग मेंबर च्या बाबतीत आपण दोन प्रकारच्या लेसिंग मेंबर चा विचार करू शकतो समजा हा एक मेंबर प्रदान केला गेला आहे हा एक कॉम्प्रेशन मेंबर आहे हा आणखी एक कॉम्प्रेशन मेंबर आहे जो बिल्ट अप विभागासाठी वापरला जातो आणि आपण लेसिंग प्रदान करीत आहोत तर आपण सिंगल लेसिंग म्हणून प्रदान करू शकतो याला सिंगल लेसिंग प्रणाली म्हणतात किंवा आपण दुहेरी लेसिंग देखील प्रदान करू शकतो दुहेरी लेसिंगच्या बाबतीत ते असे असेल तर वेगवेगळ्या प्रकारे आपण नक्कीच कनेक्ट करू शकतो कदाचित स्वतंत्रपणे आपण कनेक्ट करू शकतो कदाचित हे एकत्र जोडले जाऊ शकते तर याला दुहेरी लेसिंग म्हणतात म्हणून जेव्हा आपण रचना करणार असतो तेव्हा प्रथम आपण सिंगल लेसिंग किंवा डबल लेसिंगसाठी जात आहोत की नाही हे ठरवावे लागेल कारण त्यानुसार लेसिंग मेंबर वरील फोर्स दिसून येईल ज्याची काळजी घ्यावी लागेल आता जेव्हा आपण लेसिंगची रचना करणार आहोत तेव्हा आपल्याला जाळी मेंबर च्या फेल्युअर च्या पद्धती फेल्युअरच्या पद्धती काय आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे तर कोणत्या प्रकारचे फेल्युअर येऊ शकते जे आपण प्रथम पाहू आणि त्यानुसार आपण एक रचना पद्धत विकसित करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून फेल्युअरला अटक करता येईल तर जर एकजण संपूर्ण बिल्ट अप मेंबर ला बांधत असेल तर संपूर्ण बिल्ट अप मेंबर ला बांधत असेल याचा अर्थ असा की जर संपूर्ण स्तंभ खूप स्लेंडर असेल तर तो अशा प्रकारे बांधला जाऊ शकतो जर स्तंभ खूप स्लेंडर असेल आणि जर अक्षीय भार खूप जास्त असेल तर तो अशा प्रकारे खाली झुकू शकतो तर याचा एक अर्थ असा आहे की तो फेल्युअर होऊ शकतो मुख्य घटकाचे बक्लिंग मुख्य घटकाचे बक्लिंग हा आणखी एक मार्ग फेल्युअर होऊ शकतो मुख्य घटकांच्या बक्लिंगचा अर्थ असा असू शकतो की आपण येथे एक कॉम्प्रेशन मेंबर प्रदान करीत आहोत आणि आपण येथे एक कॉम्प्रेशन मेंबर प्रदान करीत आहोत आणि आपण काही विशिष्ट लेसिंग प्रणाली प्रदान करीत आहोत तर जर ते जे काही लोड करत आहे ते जे काही येत आहे ते जर मेंबर बकलिंगमुळे इतका भार वाहून नेण्यास सक्षम नसेल तर जास्तीचे बकलिंग म्हणजे ते अयशस्वी होऊ शकते मुख्य घटक कारण समजा जर आपण क्रॉस सेक्शन पाहिला तर मुख्य घटक म्हणतो की जर आपण चॅनेल सेक्शन वापरला तर गायरेशनची किमान त्रिज्या सुमारे y y असेल त्यामुळे या विभागात फेल्युअर येऊ शकते तर स्थानिक फेल्युअर म्हणून हे मुख्य घटकाचे बक्लिंग उद्भवू शकते मग फेल्युअर चा आणखी एक मार्ग म्हणजे विभागाची विकृती विभाग विकृत करू शकतो उदाहरणार्थ हा एक बांधलेला विभाग आहे जिथे लेसिंग प्रदान केले गेले आहे आता जर आपण पाहिले की डिस्टॉर्शन घडते तर ते असे काहीतरी असेल त्यामुळे डिस्टॉर्शनमुळे फेल्युअर येऊ शकते ज्याची काळजी घ्यावी लागेल आणखी एक फेल्युअर म्हणजे हा क्रमांक 3 आहे क्रमांक 4 म्हणजे लेसिंग मेंबर चे फेल्युअर म्हणजे आपण जे काही देत आहोत ते लेसिंग मेंबर ची काळजी घेणे आवश्यक आहे उदाहरणार्थ समजा जर आपण लेसिंगसह दोन बिल्ट अप विभाग प्रदान केले तर समजा त्याची रुंदी त्याच्या लांबीच्या तुलनेत कमी असेल तर ते असे म्हणू शकते की एखादा मेंबर अशा प्रकारे बकल करू शकतो तर याला फेल्युअर ऑफ लेसिंग मेंबर म्हणतात तर 4 प्रकारचे फेल्युअर चित्रात येऊ शकते आता आपल्याला जे करायचे आहे ते असे आहे की आपण लेसिंग प्रणालीची रचना अशा प्रकारे करू की त्यामुळे स्थानिक बकलिंगचे फेल्युअर उद्भवेल त्यामुळे लेसिंग प्रणालीचे फेल्युअर उद्भवेल आणि ते मेंबर च्या फेल्युअर ची काळजी घेईल तर आपल्याला ज्याचा विचार करावा लागेल तो उदाहरणार्थ म्हणतो याला l म्हणतात असे आपण कसे मानतो तर Il बाय Rc Rcमिनिमम म्हणजे l बाय Rc मिनिमम तर जिरेशनची त्रिज्या मर्यादित असावी कारण अन्यथा हे फेल्युअर होऊ शकते तर काही निर्बंधांनी आपण स्लेंडरनेस रेशो मर्यादित केला पाहिजे आणि स्लेंडरनेस रेशो मर्यादित करण्यासाठी आपल्याला लांबी मर्यादित करावी लागेल म्हणजे दोन लेसिंगमधील अंतर निश्चित करावे लागेल तर स्थानिक बकलिंगच्या फेल्युअर पासून आपण दोन लेसिंग l मधील जास्तीत जास्त अंतर कितीअसावे हे शोधू शकतो तर हे आपल्याला ठरवायचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा लेसिंग मेंबरचे फेल्युअर येते उदाहरणार्थ याचा अर्थ असा आहे की लेसिंग क्रॉस सेक्शन स्लेंडरनेस घेण्यासाठी पुरेसे नाही म्हणजे भार घेणे म्हणूनच ते बकलिन होत आहे म्हणून लेसिंग मेंबर ची रुंदी किती असावी लेसिंग मेंबर ची जाडी किती असावी हे ठरवावे लागेल ज्यातून स्लेंडरनेस गुणोत्तर मोजावे लागेल तर त्याचीही आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे पुढील म्हणजे जागतिक स्तरावर ते फेल्युअर ठरू शकते असे फेल्युअर तर जर जागतिक फेल्युअर घडले तर याचा अर्थ असा आहे की जर आपण दोन विभाग प्रदान करीत आहोत तर आपल्याला विभागाचे अंतर अशा प्रकारे घेण्याची आवश्यकता आहे की आपण स्लेंडरनेस रेशोच्या मर्यादेत आहोत म्हणजे बिल्ट अप सेक्शनचे स्लेंडरनेस रेशो मर्यादित मूल्यापेक्षा जास्त नसावे जे देखील ठरवावे लागेल तर आता सामान्य आवश्यकतांकडे येत आहोत जी कोडमध्ये दिली गेली आहे ही कापड 7 6 मध्ये दिली आहे एस 800 2007 येथे असे म्हटले आहे की बांधलेल्या दोन मुख्य घटकांचा समावेश असलेल्या कॉम्प्रेशन मेंबर ची त्रिज्या जिथे व्यवहार्य असेल तिथे लेसिंगच्या प्रतलाला लंब असलेल्या अक्षाबद्दल लेसिंगच्या प्रतलातील अक्षाबद्दलच्या जिरेशनच्या त्रिज्यापेक्षा कमी नसावी त्यामुळे याची काळजी घेणे आवश्यक आहे म्हणून जोपर्यंत व्यवहार्य लेसिंग प्रणाली स्ट्रटच्या संपूर्ण लांबीमध्ये बदलली जाणार नाही याचा अर्थ लेसिंग प्रणाली लेसिंग अंतर आणि लेसिंग परिमाण या गोष्टी त्याच्या लांबीनुसार बदलल्या जाऊ नयेत ज्याचा उल्लेख कोडमध्ये देखील केला गेला आहे आता एकल लेसिंग प्रणालीकडे येत असताना उदाहरणार्थ आपल्याकडे एक चॅनेल विभाग आहे जो toeपासून toe पर्यंत आहे आता आपण येथे लेसिंग प्रदान करणार आहोत आणि आपण येथे लेसिंग प्रदान करणार आहोत ज्याला फेस A म्हणतात आणि हा फेस B आहे बरोबर आता प्रिफर्ड ओरिएंटेशन अशी असावी म्हणजे जर हे अशा प्रकारे प्रदान केले गेले असेल तर एक दुसऱ्याची छाया असावी तर दुसऱ्या दिशेने दुसरी अशा प्रकारे प्रदान केली जावी तर ती त्या उजव्या बाजूची मिरर इमेज असावी याचा अर्थ असा नसावा की अशा प्रकारच्या ओरिएंटेशन ला प्राधान्य दिले जात नाही तर कोडमध्ये हे देखील नमूद केले आहे जे आपण येथे पाहू शकतो की फेस A वर लेसिंग आणि फेस B वर लेसिंगची पसंतीची व्यवस्था केली गेली आहे तर एक इतरांची छाया आहे आणि हे आय 800 2007 आणि आकृती क्रमांक 10A मध्ये दिले आहे आणि आकृती 10 B डबल लेसिंग प्रणालीमध्ये पसंतीची लेसिंग व्यवस्था कशी असावी हे देखील येथे नमूद केले आहे की जेव्हा दुहेरी लेसिंग प्रणाली असतात तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुम्ही येथे बोल्ट जोडणी करणे श्रेयस्कर आहे म्हणजे तुम्ही ते बांधले तर ते अधिक प्रभावी होईल आणि फेस A आणि फेस B अशा प्रकारे असावा तर व्यवस्था म्हणजे CODELच्या तरतुदीनुसार फेस करणे म्हणजे फेसA आणि फेस B असे असावे म्हणजे प्रत्येक फेस सारखाच असावा त्यानंतर कोडमध्ये आणखी एक गोष्ट सांगितली जाते जी कोडमध्ये नमूद केली आहे ती म्हणजे मुख्य घटकाच्या विरुद्ध बाजूंना दुहेरी लेसिंग प्रणाली आणि एकल लेसिंग प्रणाली स्ट्रटच्या ट्रान्सवर्स अक्षाला लंब क्रॉस मेंबर सह एकत्र केली जाणार नाही जोपर्यंत स्ट्रट मेंबर च्या विकृतीमुळे उद्भवणाऱ्या सर्व फोर्स ची गणना केली जात नाही आणि लेसिंग आणि फेसेटिंगमध्ये प्रदान केली जात नाही तर कोडमध्ये असे सांगितले गेले आहे की जेव्हा आपण संयुक्त क्रॉस मेंबरसह लेसिंग आणि साधन प्रदान करीत असतो तेव्हा अशा प्रकारे एखादी व्यक्ती डबल लेसिंग सिस्टम देऊ शकते नंतर क्रॉस मेंबर डबल लेसिंग सिस्टम नंतर क्रॉस मेंबर अशा प्रकारे किंवा जर आपण सिंगल लेसिंग सिस्टम वापरत असाल तर एक कललेला मेंबर ज्याला लेसिंग म्हणतात तर यासारख्या एका क्रॉस मेंबरला प्राधान्य दिले जाते आता रचना विशिष्टतेतील रचना विशिष्टतेबद्दल प्रथम असे सांगितले जाते की एकूण ट्रांसवर्स शिअर फोर्से V ही हे कंप्रेसिव्ह फोर्स P च्या 2 5 टक्के असेल कारण लेसिंगमध्ये जेव्हा आपण लेसिंगची रचना करणार असतो तेव्हा लेसिंगमध्ये दुसऱ्या मेंबर च्या एका मेंबर मध्ये काही दाब असेल आणि याचा अर्थ असा की काही फोर्स येथे कार्य करतील की फोर्स ट्रान्सवर्स शियर फोर्समधून येईल आणि त्या ट्रान्सवर्स शियर फोर्सची गणना अक्षीय कॉम्प्रेसिव फोर्समधून केली जाते आणि कोडल तरतुदीत असे सांगितले जाते की ट्रान्सवर्स शियर फोर्स कंप्रेसिव्ह फोर्सच्या 2 5 टक्के असावा पुढे जर आपण भार म्हणजे लेसिंगवरील फोर्स चे वितरण केले तर आपण येथे पाहू शकतो की एकाच लेसिंग प्रणालीसाठी जर आपल्याला हे माहित आहे की हा इन्क्लिनेशन कोन आहे तर आपण उभ्या कोनात थीटा म्हणून विचार करू शकतो आणि एकूण ट्रान्सवर्स शिअर फोर्स V आहे तर प्रत्येक टप्प्यात ते V भागिले n असेल कारण दोन टप्प्यात ते असू शकते किंवा टप्प्याची संख्या वाढवली जाऊ शकते तर टप्प्याच्या संख्येनुसार प्रत्येक ठिकाणी शिअर फोर्स V भागिले n असेल आणि जर हे V भागिले n असेल आणि जर लेसिंगवर कार्य करणारी फोर्स F असेल तर आपण शोधू शकतो F sin theta म्हणजे V हा F च्या बरोबरीचा आहे हा F cos theta असेल आणि हा F sin theta असेल म्हणजे F हा V भागिले n च्या बरोबरीचा आहे म्हणजे F हा V भागिले n sin theta होईल बरोबर तर F हा V भागिले n sin थीटा होईल आणि जर सिंगल लेसिंगसाठी समांतर प्रतलाची संख्या 2 असेल तर ती सामान्यतः 2 असेल तर V भागिले 2 sin थीटा येथे n ही समांतर प्रतलातील ट्रान्सवर्स प्रणालीची संख्या आहे आता दुहेरी लेसिंगसाठी ते पुन्हा 2 ने विभाजित केले जाईल कारण ते दोन ठिकाणी वितरित केले जाईल तर F हा V भागिले 4 sin थीटा होईल आता मी सांगितल्याप्रमाणे हे बल एका पट्टीमध्ये ताणले जाईल आणि दुसऱ्या पट्टीमध्ये कंप्रेसिव्ह होईल आता मी सांगितल्याप्रमाणे लेसिंग मेंबर स्थानिक पातळीवर बकल करू शकतो हा लेसिंग मेंबर बरोबर बकल करू शकतो तर कोडने काही निर्बंध प्रदान केले आहेत जे येथे सारणीबद्ध स्वरूपात दिले आहेत की प्रभावी लांबी किती असेल आणि स्लेंडरनेस गुणोत्तर किती असेल स्लेंडरनेस गुणोत्तर असे सांगत आहे की लेसिंग बारचा L e भागिले R 145 पेक्षा जास्त नसावा म्हणजे कोरल तरतुदीनुसार आपल्याला लेसिंग प्रणालीचे परिमाण अशा प्रकारे बनवावे लागेल की L e भागिले R 145 पेक्षा जास्त होऊ नये तर त्याचा उल्लेख करावा लागेल आणि Leची गणना करण्यासाठी कोडमध्ये ज्या प्रभावी लांबीची चर्चा केली गेली आहे ती म्हणजे बोल्ट एंड असलेल्या सिंगल लेसिंगच्या बाबतीतL e Lअसेल म्हणजे L e ही लेसिंग बारच्या आतील आणि शेवटच्या बोल्टमधील लांबी आहे तर L e हे L असेल आणि टोकांवर आणि छेदनबिंदूवर बोल्ट केलेल्या दुहेरी लेसिंगसाठी ते 7 L असेल जेथे L e ही बोल्टच्या आतील टोकांमधील लांबी आहे आणि वेल्डिंग लेसिंगसाठी देखील ती 0 7 Lअसेल तर वेगवेगळ्या ठिकाणी प्रभावी लांबी कोडमध्ये परिभाषित केली गेली आहे जी येथेसिंगल लेसिंगमध्ये दर्शविली गेली आहे ती L e L असेल डबल लेसिंगमध्ये ती 0 7L असेल आणि वेल्डेड केस देखील ते 0 7L असेल आणि स्लेंडरनेस रेशो प्रमाण 145 पेक्षा जास्त नसावे आता जर आपण सपाट पट्ट्या वापरल्या तर निर्बंध काय असावेत म्हणजे लॅम्बडा लेसिंगची गणना कशी करावी तर लॅम्बडा म्हणून आपल्याला L e भागिले R बरोबर माहित आहे तर जर आपण हे मोजले तर हे L e भागिले I भागिले I वर्गमूळ भागिले I भागिले a होईल जे L e भागिले I वर्गमूळ भागिले b t घन भागिले 12 भागिले b t होईल तर शेवटी ते L e इनटू रूट ओव्हर 12 बाय t बरोबर असेल तर लॅम्बडा लेसिंग म्हणजे लेसिंग बारचे स्लेंडरनेस रेशो 12 बाय टी पेक्षा जास्त आणि 145 पेक्षा कमी असावा तर अशा प्रकारे येथून आपण t चे मूल्य शोधू शकतो आणि t ची जाडी देखील येथून आढळू शकते मग ठीक आहे येथे R हा रूट I भागिले A येईल आता लेसिंग बारची रुंदी आता आपण लेसिंग बारच्या लेसिंग बारच्या रुंदीची रुंदी कशी शोधू शकतो याचा अर्थ लेसिंग बार प्रदान केल्यास याची रुंदी किती असेल तर लेसिंग बारची रुंदी जर आपण b असे म्हटले तर बोल्ट आणि रिवेटेड कनेक्शनमध्ये लेसिंग बारची किमान रुंदी एन कनेक्टरच्या नाममात्र व्यासाच्या 3 पटीपेक्षा जास्त असावी याचा अर्थ b हा 3 गुणिले d पेक्षा जास्त किंवा समान असावा रुंदी किमान 3 गुणिले dd असावी म्हणजे बोल्टचा व्यास किंवा वजन मग जाडीकडे येताना एकतर आपण त्या स्लेंडरनेस गुणोत्तर मूल्यातून शोधू शकतो किंवा सुरुवातीला आपण या निकषांमधून जाडी शोधू शकतो आणि आपण स्लेंडरनेस गुणोत्तर तपासू शकतो तर सिंगल लेसिंगच्या बाबतीत असे सुचवले जाते की t हा L भागिले 40 पेक्षा मोठा किंवा समान असावा आणि दुहेरी लेसिंगसाठी t हा L भागिले 60 पेक्षा मोठा असावा जेथे L ही इनर एंड बोल्टमधील लांबी आहे याचा अर्थ जर हा लेसिंग बार असेल तर जर हा बोल्ट असेल तर ही लांबी बरोबर असेल तर लेसिंग बारची किमान जाडी सिंगल लेसिंगसाठीच्या या निकषांवरून आढळू शकते ती L बाय 40 असेल आणि डबल लेसिंगसाठी ती L बाय 60 पेक्षा जास्त असेल मग आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला शोधायची आहे ती म्हणजे लेसिंग बारचा इन्क्लिनेशन कोन हे आपल्याला ठरवावे लागेल आपण कसे ठरवू याचा अर्थ असा केला जाऊ शकतो की कोडरच्या तरतुदीनुसार ते 40 ते 70 अंशांच्या दरम्यान असावे जर येथे लेसिंग असेल तर व्हरटिकल मेंबर सह इन्क्लिनेशन कोन 40 ते 70 अंशांच्या दरम्यान असावा तथापि अनुभवावरून असे दिसून येते की जर थीटा कमी अधिक प्रमाणात 40 झाला म्हणजे 4040 किंवा 45 च्या जवळ गेला तर ही लेसिंग प्रणाली प्रभावी ठरेल जर आपण मुळात 35 ते 45 चा विचार केला किंवा याचा अर्थ लावला तर ती खूप प्रभावी ठरेल मग अंतर अंतर म्हणजे दोन लेसिंग मेंबर मधील अंतर ज्याला अंतर म्हणतात ते L आणि हे अंतर कारण हे स्थानिक पातळीवर असे बकल करू शकते तर या बक्लिंगची काळजी घेण्यासाठी कोडर तरतुदीने सांगितले आहे की लेसिंग बारचे कमाल अंतर असे असावे की किमान सिलेंडर गुणोत्तर 0 असावे 7 लॅम्बडा कमाल किंवा 50 जे किमान आहे तर कोणत्याही परिस्थितीत ते 50 पेक्षा जास्त नसावे आणि ते 0 7 लॅम्बडा मॅक्स देखील असू शकते तर स्तंभाच्या स्थानिक बक्लिंगची काळजी घेण्यासाठी लेसिंग बारचे अंतर असे असणे आवश्यक आहे येथे L हे जाळी पट्टीच्या जोडणीच्या केंद्रातील आणि प्रत्येक घटकामधील अंतर आहे आता किमान Rc किती आहे Rcकिमान ही कॉम्प्रेशन च्या घटकाच्या जिरेशनची किमान त्रिज्या आहे याचा अर्थ असा की जर आपण चॅनेल विभाग वापरला तर किमान Rc हा आर Ryy असेल तर किमानRc हा Ryy असेल मग मुख्य मेंबर शी जोडणी आता आपल्याला मुख्य घटकाशी लेसिंग जोडण्यासाठी विशिष्ट संख्येने बोल्ट किंवा वेल्डिंग परिमाण शोधणे आवश्यक आहे तर बोल्टची संख्या निश्चित केली जाईल किंवा आपण वेल्ड जोडणी वापरल्यास वेल्ड जोडणीची लांबी आणि वेल्ड जोडणीचा आकार निश्चित केला जाईल यावर अवलंबून या लेसिंग मेंबर मध्ये किती फोर्स येत आहे यावर ते अवलंबून असेल तर कोडरच्या तरतुदीत असे म्हटले आहे की मुख्य मेंबर ला लेसिंग बारचे रिवेटिंग बोल्टिंगकिंवा वेल्डिंग हे बारमधील भार प्रसारित करण्यासाठी पुरेसे असावे मग वेल्ड जोडणीच्या बाबतीत असे सांगितले जाते की जेथे वेल्डेड लेसिंग बार मुख्य मेंबर ना ओव्हरलॅप करतात तेथे लेसिंग बारच्या दोन्ही एज वर मोजल्या जाणाऱ्या लॅपचे प्रमाण बारच्या जाडीच्या 4 पट किंवा मेंबर पैकी जे कमी असेल त्यापेक्षा कमी नसावे आणि वेल्डिंग बारमधील भार प्रसारित करण्यासाठी पुरेसे असावे आणि कोणत्याही परिस्थितीत लॅपच्या पूर्ण लांबीसाठी बारच्या प्रत्येक बाजूला पुरवले जावे तर वेल्ड जोडणीच्या बाबतीत आपल्याला हेच लक्षात ठेवावे लागेल आणि बोल्ट जोडणीसाठी आपल्याला बोल्टची ताकद आणि संख्या शोधण्याची साधने पुरवावी लागतील तर अशा प्रकारच्या जोडणीमध्ये अशा प्रकारच्या मेंबर च्या बाबतीत जेथे जोडणी स्वतंत्रपणे केली जाते तेव्हा बोल्टची संख्या F भागिले R म्हणून निश्चित केली जाऊ शकते जेथे R हे बोल्टचे मूल्य बरोबर आहे आणि F हे लेसिंग मेंबर वरील फोर्स आहे म्हणून जर आपल्याला लेसिंग मेंबर वरील फोर्स माहित असेल तर आपण यासाठी आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या शोधू शकतो तर अशा प्रकारे आपण गणना करू शकतो परंतु या ठिकाणीआपण पाहू शकतो की दोन्ही मेंबर या बोल्टवर कार्य करीत आहेत तर या परिणामी फोर्स मध्ये आपल्याला परिणामी फोर्स शोधावा लागेल जर आपण हे पाहिले तर परिणामी फोर्स F cos थीटा अधिक F cos थीटा असेल बरोबर हे थीटा आहे तर 2 एफ कॉस थीटा चित्रात येईल आणि हा एफ आहे साइन थीटा आहे आणि हा F साइन थीटा आहे जो रद्द होत आहे तर 2F कॉस थीटा हे परिणामी फोर्स आणि बोल्ट मूल्य असेल जर आपण R चा विचार केला तर 2F कॉस थीटा भागिले R बरोबर जेथे थीटा हा इन्क्लिनेशन कोन आहे आणि F हे लेसिंग बारमधील फोर्स आहे म्हणून जर आपल्याला लेसिंग बारमधील फोर्स सापडला तर लेसिंग बारला मुख्य प्लेटशी जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या आपण शोधू शकतो आणि हे आपण कोणत्या प्रकारच्या जोडण्यांचा विचार करणार आहोत यावर अवलंबून आहे मग ते स्वतंत्रपणे जोडले जात आहे किंवा ते ओव्हरलॅप आहे 2 लेसिंग ओव्हरलॅप आहेत आणि दुहेरी शिअर म्हणून काम करतात तर येथे देखील तुम्ही पाहू शकता की या केसचे बोल्ट मूल्य आणि या केसचे बोल्ट मूल्य वेगळे असेल कारण येथे बोल्ट मूल्य सिंगल शिअर अंतर्गत असेल आणि येथे बोल्ट मूल्य दुहेरी शिअर अंतर्गत असेल त्यामुळे त्यानुसार बोल्टचे मूल्य मोजावे लागेल तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील की आपण लेसिंग मेंबर ची रचना करणार आहोत तर थोडक्यात जर आपण असे म्हणतो की लेसिंग मेंबर ची रचना केली गेली आहे किंवा संपूर्ण तयार केलेले विभाग फेल्युअर च्या निकषांच्या आधारे तयार केले गेले आहेत तर संपूर्ण मेंबर चे फेल्युअर तर आपल्याला जिरेशनची त्रिज्या मर्यादित करावी लागेल जेणेकरून फेल्युअर येऊ नये मुख्य मेंबर चे स्थानिक पातळीवर अपयश तसेच आपल्याला लेसिंग अंतर देखील प्रदान करावे लागेल जे कॅपिटल L अशा प्रकारे प्रदान करावे लागेल की L बाय Rc किमान विशिष्ट मूल्यापेक्षा जास्त नसावे मग पुन्हा जड शक्तीमुळे किंवा स्लेन्डरनेस मुळे लेसिंग मेंबर स्वतःच फेल्युअर ठरण्याची शक्यता असेल तर याची देखील काळजी घ्यावी लागेल आपल्याला लेसिंग मेंबर ची सामर्थ्य वाहून नेण्याची क्षमता काय आहे हे पाहावे लागेल आणि आपल्याला जिरेशनची त्रिज्या काय आहे आणि स्लेंडरनेस गुणोत्तर काय येत आहे हे पाहावे लागेल आणि आपल्याला जास्तीत जास्त स्लेंडरनेस गुणोत्तरामध्ये प्रतिबंधित करावे लागेल जे परमिसिबल असलेल्या स्लेंडरनेस गुणोत्तर देणारे साधन आहे मुख्य मेंबर मध्ये लेसिंग प्रणाली जोडण्यासाठी आपल्याला बोल्ट किंवा वेल्ड जोडणीची योग्य व्यवस्था शोधावी लागेल जर आपण बोल्ट जोडणी वापरली तर पुन्हा आपल्याला हे पाहावे लागेल की आपण लेसिंग मेंबर ला स्वतंत्रपणे जोडत आहोत की आपण ओव्हरलॅप करत आहोत की त्यानुसार फोर्सची गणना केली जाईल आणि नंतर बोल्टची संख्या मोजली जाईल आणि खरं तर जर आपण पाहिले की लेसिंग मेंबर वरील फोर्स खूपच कमी आहे आणि सामान्यतः बोल्टची संख्या जास्तीत जास्त 1 ते 2 होते तर आपल्याला 1 दिसेल आणि कधीकधी आपल्याला 2 दिसेल जे पुरेसे आहे तर वर्कआउट च्या उदाहरणाद्वारे आपण याची देखील पुष्टी करू तर आज आपण ज्याची चर्चा केली आहे आणि पुढच्या व्याख्यानात आपण आज ज्या स्टेप वर चर्चा केली आहे त्याबद्दल चर्चा करू म्हणजे पद्धतशीर पद्धतीने टप्प्याटप्प्याने साधनांची रचना कशी करावी यावर चर्चा केली जाईल आणि नंतर वर्कआऊट चे उदाहरण दिले जाईल